तर या तिसऱ्या भागात सच्छिद्रता मोजण्याच्या तंत्रांबद्दल बोलूया सच्छिद्रता ही कदाचित मायक्रोस्ट्रक्चरची सर्वात महत्वाची बाब आहे कारण ती छिद्रे आहेत जी टिकाऊपणासह समस्या नियंत्रित करणाऱ्या सर्व गोष्टींचे सामर्थ्य आणि प्रवेश निश्चित करतात हे वैशिष्ट्यीकृत करणे कदाचित सर्वात कठीण आहे आणि ते दोन कारणांसाठी वैशिष्ट्यीकृत करणे सर्वात कठीण आहे सर्वप्रथम आपल्याकडे मोजमापाची ही खूप मोठी श्रेणी आहे आपल्याला नॅनोमीटर स्केलपासून सेंटीमीटर स्केलपर्यंत गोष्टी पहायच्या आहेत आणि दुसरे म्हणजे पाण्याची भूमिका म्हणून आपण सिमेंट पाण्यात मिसळतो पाणी हा संरचनेचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच बहुतेक वैशिष्ट्यीकरण तंत्रांसाठी आपल्याला पाणी काढून टाकावे लागेल आणि हे खरोखर बारीक छिद्रांसह समस्या देते आता आज मी सच्छिद्रतेचा अभ्यास करण्याच्या तीन तंत्रांबद्दल बोलणार आहे मी प्रोटॉन एनएमआर रेलक्सेशन बद्दल बरेच काही बोलणार आहे आता जरी हे एक सामान्य तंत्र नाही आणि ते इतके व्यापकपणे उपलब्ध नाही मी याबद्दल बोलणार आहे कारण हे एक अद्वितीय तंत्र आहे जिथे तुम्ही कोरडे न होता छिद्रांची रचना शोधू शकता त्यामुळे प्रोटॉन NMR कडून आपण काय शिकू शकतो ते म्हणजे ते वास्तवाचे उत्तम प्रतिनिधित्व करते आणि मग अधिक सामान्य तंत्रांद्वारे विशेषत मर्क्युरी इन्ट्रुजन पोरोसिमेट्रीद्वारे आपण खरोखर काय म्हणत होतो हे समजण्यास मदत करू शकते आणि जेव्हा आपण ते करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात पाहतो की मर्क्युरी इन्ट्रुजन पोरोसिमेट्री हे खरोखर खूप चांगले तंत्र आहे मला असे म्हणायचे आहे की बरेच साहित्य ते कचरा आहे आणि काहीही उपयुक्त नाही परंतु मला खरोखर वाटते की ते खरे नाही आणि SEM खरोखरच परिमाणवाचक आधारावर सर्व उपयुक्त नाही तर प्रोटॉन किंवा 1 H म्हणजे हायड्रोजन अणूचा केंद्रक हा प्रोटॉन आहे विभक्त चुंबकीय अनुनाद हे एक अद्वितीय तंत्र आहे जे पाण्याचा प्रोब म्हणून वापर करून सच्छिद्रतेचे विश्लेषण करू शकते म्हणून आपल्याला नमुना अजिबात कोरडे करण्याची आवश्यकता नाही आणि खरं तर अगदी उलट तुम्ही फक्त त्या छिद्रांची चौकशी करू शकता ज्यामध्ये पाणी आहे आणि मोठा फायदा कारण तुम्हाला कोरडे करण्याची गरज नाही आणि ते एक नॉन डिस्ट्रुक्टिव्ह टेकनिक असल्यामुळे तुमच्याकडे समान नमुना असू शकतो आणि कालांतराने तुम्ही खरोखर कसे पाहू शकता आणि आपल्याला याबद्दल अनेक प्रकाशने मिळाली आहेत जिथे तुम्ही जाऊन या तंत्राचे तपशील पाहू शकता आता या न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनान्सची मूळ कल्पना म्हणजे अणु चुंबकीय विश्रांती जर तुम्ही या पाण्याच्या बाटलीतील पाण्याच्या रेणूंबद्दल विचार केला तर त्या प्रोटॉनचे चुंबकीय स्पिन अगदी रँडम ओरिएंटेड आहेत पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी थोडेसे संरेखन असेल परंतु ते अगदी रँडम असेल जर तुम्ही ते मशीनमध्ये ठेवले आणि चुंबकीय क्षेत्र लागू केले तर त्या प्रोटॉनचे सर्व स्पिन चुंबकीय क्षेत्राच्या तुलनेत वर किंवा खाली संरेखित होतात आणि मग तुम्ही चुंबकीय क्षेत्र काढून टाकता आणि रँडम ओरिएंटेशन परत येण्यासाठी किती वेळ लागतो ते तुम्ही पाहता ही अतिशय सोपी व्याख्या आहे परंतु ती आपल्या उद्देशांसाठी पुरेशी आहे आता जर मला या बाटलीत हे पाणी मिळाले असेल तर प्रोटॉनला सामान्य रँडम ओरिएंटेशन जाण्यासाठी साधारणतः 4 सेकंद लागतात मी ते मोजू शकतो जर मी आता इथे एका छिद्रात पाणी घातलं तर हा पाण्याचा रेणू छिद्रात आस्थाव्यस्थपणे फिरतो आणि जर तो पृष्ठभागावर आदळला तर तो लगेच आराम करतो त्यामुळे छिद्र जितके लहान असेल तितक्या वेगाने ते पृष्ठभागावर आदळते आणि विश्रांतीची वेळ कमी असेल तर ती मूळ कल्पना आहे जर तुम्हाला भौतिकशास्त्राबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्याबद्दल अधिक वाचू शकता परंतु ते समजून घेण्यासाठी आपल्याला इतकेच माहित असणे आवश्यक आहे म्हणजेच जसजसे पाणी लहान लहान छिद्रांमध्ये जाते तसतसे विश्रांतीची वेळ कमी होत जाते बांधलेल्या पाण्यामध्ये विश्रांतीची वेळ खूपच कमी असते आता तुम्हाला हे T 2 लेबल केलेले देखील दिसेल T 1 T 2 च्या विश्रांतीच्या वेळा वेगळ्या आहेत तुम्ही जाऊन त्याबद्दलचे तपशील वाचू शकता परंतु आपण या T 2 वर लक्ष केंद्रित करणार आहोत आता तुम्हाला या प्रोटॉनसाठी लागणारी उपकरणे NMR खूप मोठे चुंबक आहे सिलिकॉन एनएमआर अॅल्युमिनियम एनएमआर सारख्या घन स्थितीतील एनएमआरसाठी हे सर्व चमकदार स्टीलचे प्रचंड चुंबक तुम्ही पाहिले असतील तो तसाच नाही हे खरोखर एक बेंचटॉप उपकरण आहे तुम्ही ते आमच्या प्रयोगशाळेत पाहू शकता तुम्ही पाहता ते फार मोठे नाही ते फार महागही नाही हे 50 हजार युरोच्या ऑर्डरचे आहे जे अगदी कमी आहे म्हणजे ते SEM पेक्षा खूपच कमी आहे ते क्ष किरण विवर्तनापेक्षा खूपच कमी आहे आणि म्हणून आपण पाहतो की येथे एक प्रकारचे छिद्र आहे आपण सिमेंट पेस्ट बनवू शकतो आपल्याकडे हे नमुना धारक आहेत ही खाली सिमेंटची पेस्ट आहे आणि मग आपण हे अतिशय काळजीपूर्वक सील करतो आपल्याकडे फक्त एवढीच पेस्ट असणे आवश्यक आहे कारण येथे फक्त चुंबकांमधला थोडासा भाग मोजला जातो त्यानंतर आपण हा नमुना ट्यूबमध्ये घेऊ शकतो आपण त्यांना घालू शकतो आपण ते मोजू शकतो बाहेर काढू शकतो तापमान नियंत्रणावर ठेवू शकतो दुसर्या दिवशी परत ठेवू शकतो आणि पुढच्या आठवड्यात परत ठेवू शकतो वगैरे वगैरे आणि आपण हे खालील नमुने किमान एक वर्षापर्यंत केले आहेत त्यामुळे मी भौतिकशास्त्राच्या तपशीलात जाणार नाही त्याचे वर्णन पुस्तकात केले आहे हे थोडेसे क्लिष्ट आहे आणि आपल्याला ते एखाद्या तज्ञासह खरोखर समजून घेणे आवश्यक आहे पुष्कळशा मायक्रोस्ट्रक्चरल कॅरेक्टरायझेशन तंत्रांप्रमाणेच पेस्ट करण्यासाठी सर्वोत्कृष्ट लागू केले जाते कारण एकत्रित सिग्नल सौम्य करतात म्हणून मी म्हणालो की मी त्यात जाणार नाही पण फक्त त्याचा उल्लेख करायचा आहे गेल्या दोन वर्षात मिळालेली खरी प्रगती म्हणजे आपण सर्व पाणी सिमेंट पेस्टमध्ये शोधत आहोत त्यामुळे लोकांनी 40 किंवा 50 वर्षांपासून हे तंत्र वापरले आहे समस्या अशी आहे की जर ते भिन्न मशीन आणि भिन्न तंत्रे वापरत असतील तर ते केवळ स्पेक्ट्राचा भाग पाहत असतील आणि तो स्पेक्ट्रा खरोखर समजून घेण्यासाठी आपण ते सर्व पाहू शकतो याची खात्री करणे आवश्यक आहे म्हणून आपण या दोन तंत्रांचा वापर करतो क्वाड्रॅचर सॉलिड इको आणि C P M G सिग्नल आणि आपण या दोन तंत्रांना एकत्र ठेवून आपल्याला माहित आहे की आपण सिमेंट पेस्टमधील सर्व पाणी पाहू शकतो आणि हे आपल्याला माहीत आहे कारण आपण असे प्रयोग करू शकतो तर येथे एक प्रयोग आहे जिथे आपण सिमेंट घेतो मग आपण ते वेगवेगळ्या सापेक्ष आर्द्रतेखाली कोरडे करतो आणि तुम्हाला दिसेल की हा नमुना जसजसा सुकतो तसतसे त्याचे वस्तुमान कमी होते त्यानंतर NMR सिग्नल थेट प्रमाणात खाली जातो त्यामुळे आपल्याला कळते की हा सिग्नल पाण्याशी तंतोतंत जुळतो आपण ज्याला घन भाग म्हणतो त्यातून येणारा सिग्नल कालांतराने कमी अधिक प्रमाणात स्थिर राहतो आणि या अर्थाची गणना आपण येथील पाण्याच्या संदर्भात करू शकतो आपण या नमुन्यात टाकलेल्या मूळ पाण्याशी ते कसे जुळते ते पाहू शकतो म्हणून आपण ते सर्व केले आहे आणि आपल्याला माहित आहे की आपण सर्व पाणी पाहतो आणि मग स्पेक्ट्राच्या बाबतीत आपल्याला काय मिळते त्यामुळे आपल्याला या प्रकारचा स्पेक्ट्रा मिळतो आणि सर्वप्रथम आपल्याकडे तो भाग असतो जो आपल्याला क्वाड्रॅचर सॉलिड इकोमधून मिळतो तर यालाच आपण घन पाणी म्हणतो आणि हे प्रत्यक्षात स्फटिकाच्या टप्प्यांमधील पाण्याशी संबंधित आहे येथे आपण पाण्याचे प्रमाण अतिशय काळजीपूर्वक मोजू शकतो आपल्याला किती कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळाले आणि किती एट्रिंगाइट मिळाले हे आपण एक्स रे डिफ्रॅक्शन सारख्या तंत्राद्वारे दोनदा तपासू शकतो त्या टप्प्यांमधील पाण्याचे प्रमाण आपण मोजू शकतो आपण पाहू शकतो की ते अगदी जवळून जुळते म्हणून आपण खरोखर खात्री बाळगू शकतो की येथे हा सिग्नल क्रिस्टलीय हायड्रेट्समधील पाणी आहे या उदाहरणात कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि एट्रिंजाइट आपल्याकडे काही इतर प्रकरणांमध्ये AFm टप्पे देखील असू शकतात आणि मग कालांतराने उत्क्रांत झालेल्या इतर वस्तू आपण पाहू शकतो तर हा कमी वेळ आहे आणि जसजसा आपण जास्त आणि जास्त वेळ जातो तसतसे या सिग्नल्सची पोझिशन्स आणि उंची हलत आहे आता कारण आपल्याला माहित आहे की येथे सिग्नल फक्त क्रिस्टलीय हायड्रेट्समधील पाणी आहे वजावट करून आपण पाहू शकतो की येथे हा सिग्नल आता इंटरलेयर वॉटर आहे तर हे CSH इंटरलेअरमधील पाणी आहे CSH ही एक थर रचना आहे आपल्याकडे कॅल्शियम ऑक्सिजन शीटचे थर आहेत आणि या शीटमध्ये पाण्याचे रेणू आहेत आणि हे इंटरलेयर पाणी अंदाजे 1 नॅनोमीटरच्या समतुल्य आकारासह येते आणि मग इथली पुढची गोष्ट ही जेल वॉटर आहे आणि याचे वैशिष्ट्यपूर्ण आकार सुमारे 3 ते 4 नॅनोमीटर आहे आणि मग शेवटी आपल्याकडे कॅपिलॅरी सच्छिद्रता आहे आता निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे की या नमुन्यात जो एक सीलबंद नमुना आहे आपल्याला खूप कमी प्रमाणात कॅपिलॅरी छिद्रे मिळतात ज्यात अजूनही पाणी असते आता लक्षात ठेवा हा सीलबंद नमुना आहे याचा अर्थ सेट केल्यानंतर रासायनिक संकोचनामुळे आपण रिकाम्या पोकळ्या निर्माण करू लागतो तर एखाद्यामध्ये रिकामे कॅपिलॅरी छिद्र असतात जे तुम्ही या तंत्राने मोजू शकत नाही परंतु आपण जे पाहतो ते असे आहे की साधारणपणे 2 किंवा अधिक वस्तू आणि सर्वोत्कृष्ट वस्तू काही दिवसांनी त्वरीत 10 नॅनोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त या आकारात स्थिर होते म्हणून मी आत्ताच जे काही बोललो ते सर्व इथे सारांशित केले आहे आपल्याकडे या 4वस्तू आहेत घन सिग्नल इंटरलेयर पाणी जेल सच्छिद्रता आणि नंतर कॅपिलॅरी पाणी आता जर आपण या स्पेक्ट्रावर प्रक्रिया केली तर आपण पाहू शकतो की या विविध वस्तू कालांतराने कशी विकसित होत आहेत तर येथे आपण पाहतो की कॅपिलॅरी पोअर्स कसे विकसित होतात मुख्य उष्मा उत्क्रांतीच्या शिखरावर कॅपिलॅरी पोअर्स खूप वेगाने कमी होत आहेत तर तुम्ही कॅलरीमेट्रीद्वारे जे पाहू शकता त्याचा हा असा प्रकार आहे प्रतिक्रिया जसजशी पुढे जाते तसतसे ते पाणी वापरते कॅपिलॅरी पाणी खाली जात आहे आणि त्या कॅपिलॅरी पाण्याचा सरासरी आकार कमी होत आहे आता आकार किती लहान आहेत ते पहा आणि इथेच आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी स्कॅन करण्यासाठी परत येतो आपल्या लक्षात येते की स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी सर्वात महत्वाच्या पोरोसिटी बद्दल काहीही सांगत नाही कारण आधीच 1 दिवसानंतर संगणक अहवाल देतो की ज्यामध्ये पाणी 12 नॅनोमीटर आहे आपण SEM मध्ये याचे निराकरण करू शकत नाही आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे पांढर्या सिमेंटच्या या ठिकाणी काही मुद्द्यांनंतर हे फक्त 2 2 दिवस आहे जरी रक्कम कमी झाली तरीही आकार बदललेला दिसत नाही आणि जेव्हा आकार स्थिर राहतो तेव्हा 8 नॅनोमीटरचे हे मूल्य आपण याला इंटर हायड्रेट छिद्र म्हणतो कारण आपल्याला असे वाटते की या बिंदूनंतर बहुतेक पोरोसिटी निश्चितपणे ज्यामध्ये पाणी असते ते सर्व CSH सुयांच्या दरम्यानच्या अतिशय बारीक जागा आहेत ते अधिक slits सारखे आहेत पहा ते लहान गोल छिद्रांसारखे नसतात ज्याचा तुम्हाला विचार करण्याची सवय असेल आणि मी तुम्हाला पूर्वी दाखवलेले चित्र दाखवत आहे त्यामुळे या आंतर हायड्रेट छिद्रांचा अर्थ असा आहे आपण हीच घटना मर्क्युरी इन्ट्रुजन पोरोसिमेट्रीद्वारे पाहू शकतो आपण पाहू शकतो की आपल्याला मर्क्युरी प्रवेश मिळत नाही आणि नंतर आपल्याला खूप मजबूत इन्ट्रुजन मिळते आणि ठराविक वेळेनंतर या पहिल्या छिद्राच्या प्रवेशाचा आकार कमी होत नाही ते एका विशिष्ट आकारापर्यंत खाली जाते आणि ते लहान होत नाही त्यामुळे आपण खरोखरच तीच घटना पाहत आहोत की थोड्या वेळानंतर या नमुन्यात जाण्याचा एकमेव मार्ग या बारीक आंतर हायड्रेट छिद्रांद्वारे आहे म्हणून जर आपण इतर सिग्नल्सकडे पाहिले तर येथे आपल्याला इंटरलेअर वॉटरसाठी हा सिग्नल दिसतो तर हे CSH ची वाढ म्हणून दाखवत आहे आणि हे CSH चे एक छोटेसे मॉडेल आहे आपण पाहू शकता की ही सामग्री या कॅल्शियम ऑक्सिजन सिलिकॉन स्तरांचे प्रतिनिधित्व करते आणि नंतर त्यांच्यामधील पाणी हे लाल पाणी आणि तुम्ही पहात आहात की हे मुख्य उष्ण उत्क्रांती उच्च पातळीच्या दरम्यान आणि नंतर हळूहळू विकसित होते जर आपण आता जेल सच्छिद्रतेकडे पाहिले तर मुख्य हिट इव्होल्यूशन पिकच्या सुरुवातीला जेव्हा आपण CSH च्या त्या सुया वाढवत असतो तेव्हा आपण जेल छिद्र देखील तयार करत असतो परंतु जेव्हा आपण या बिंदूवर पोहोचतो की सर्व केशिका छिद्रे ही आंतर हायड्रेट छिद्र आहेत तेव्हा आपण पहाल की जेल छिद्रे फक्त स्थिर होत आहेत आपण आणखी कॅपिलॅरी पोअर्स तयार करत नाही त्यामुळे आपण फक्त लवकर जलद हायड्रेशन दरम्यान सिमेंट पेस्टमध्ये जेल छिद्र बनवतो आणि मग आपण जास्त घनता CSH तयार करतो ज्यामध्ये जेल छिद्र नसल्यासारखे दिसते अगदी ज्यास्त वेळानंतरही एकतर जेलची छिद्रे गायब होत आहेत किंवा त्यातील पाणी नाहीसे होत असल्याचे आपल्याला दिसून येते कदाचित पूर्वीची ही जेलची छिद्रे अधिक C S H ने भरली जात आहेत आणि आपण प्रत्यक्षात इतर गणना करू शकतो उदाहरणार्थ आपण ही सर्व माहिती एकत्र ठेवू शकतो आणि CSH ची घनता मोजण्यासाठी खूप तपशीलवार वस्तुमान आणि व्हॉल्यूम शिल्लक बनवू शकतो आणि खरं तर हे एकमेव तंत्र आहे जे तुम्ही CSH ची घनता मोजण्यासाठी वापरू शकता हे त्या दृष्टिकोनातून खूप मनोरंजक आहे कारण तुम्ही ते वेगवेगळ्या नमुन्यांवर नियमितपणे करू शकता म्हणून हे आधी लहान कोन न्यूट्रॉन स्कॅटरिंगसह केले गेले होते परंतु ते फारसे प्रवेशयोग्य तंत्र नाही तुम्हाला एका प्रकारच्या विशेष सुविधेकडे जावे लागेल येथे आपण पाहू शकतो की जर आपण नॅनो क्रिस्टलाइन प्रदेशांचा फक्त घन भाग विचारात घेत आहोत जिथे आपल्याकडे फक्त सीएसएच शीट्स आहेत ज्यात आंतरलेयर पाणी आहे तर या प्रदेशांची घनता कालांतराने 2 71 स्थिर असते दुसरीकडे जर आपण CSH आणि जेल छिद्रांचा विचार करत असलेल्या मोठ्या घनतेचा विचार केला तर जे सामग्री कशी वागते या स्ट्रक्चरल दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाची आहे तर आपण ते पाहू शकतो कारण आपण फक्त दरम्यान जेल छिद्र बनवतो सुरुवातीच्या टप्प्यात सरासरी छिद्र घनता वाढते आणि ते सुमारे 2 च्या या मूल्यावर स्थिर होते जे इतर तंत्रांद्वारे लोकांनी मोजल्याप्रमाणे अगदी मनोरंजक आहे त्यामुळे इतर तंत्रांमधून आपण पाहू शकतो त्या सर्व गोष्टींशी ते अतिशय सुसंगत आहे आपण CS H मध्ये पाण्याचे प्रमाण देखील काढू शकतो घन भागातील पाणी प्रति सिलिकॉन पाण्याच्या सुमारे 2 रेणूवर स्थिर असते तर मोठ्या प्रमाणात पाण्याचे सरासरी प्रमाण कमी होते परंतु शेवटी संपते सुमारे 4 चे मूल्य जे इतर तंत्रांद्वारे मोजले जाते त्यासारखेच आहे त्यामुळे आपण ही सर्व माहिती एकत्र करून हा पॉवर्स आकृती अद्ययावत करू शकतो म्हणून पॉवर्सने हायड्रेशनच्या डिग्रीचे कार्य म्हणून सर्व भिन्न पदार्थांच्या आवाजाच्या गुणोत्तरांची एक आकृती तयार केली आणि त्याने अतिशय परिपक्व नमुन्यांवर अगदी अचूक मोजमाप केले जे आपण येथे पाहत असलेल्या या अंतिम खंडांशी खरोखरच खूप चांगले सहमत आहेत ते वगळता पॉवर्सच्या बाबतीत त्याने हे सर्व हायड्रेट्स एकत्र केले त्याने वेगवेगळ्या हायड्रेट्समध्ये फरक केला नाही जे आता आपण एनएमआर किंवा एक्स रे डिफ्रॅक्शनसह यासह करू शकतो आणि पॉवर्सच्या आकृतीच्या बाबतीत आपल्याकडे अशा प्रकारचे सरळ रेषेतील संबंध आहेत त्याने जेलच्या छिद्रांसाठी सरळ रेषेचा संबंध देखील काढला त्याने ते तसे रेखाटले त्यामुळे मीही फार चांगले रेखाटत नाही वेगवेगळ्या वस्तूमधील पाणी सापेक्ष आर्द्रतेसह बदलांना कसे विरोध करते हे देखील आपण पाहू शकतो तर हे काही अत्यंत सावध प्रयोग आहेत जे अनेक शोषण चक्रांवर केले गेले आहेत आपण पाहतो की मोठ्या कॅपिलॅरी पोअर्स मध्ये जवळजवळ कधीही पाणी नसते आधीच जेव्हा तुम्ही खाली आहात सापेक्ष आर्द्रता 90 च्या दशकात जास्त आहे तेव्हा तुम्ही खरोखर कॅपिलॅरी पोअर्स capillary pores रिकामी केली आहेत मग जेलच्या छिद्रांच्या gel pores विरूद्ध हे आंतरलेयर आहे आणि हे घन आहे आणि हे तुम्हाला वेगवेगळ्या सापेक्ष आर्द्रतेवर C S H मध्ये पाण्याच्या स्थितीची कल्पना कशी करू शकते याचे भिन्न आकृती देते तर 100 टक्के आपल्याकडे इंटरलेयर आणि जेलचे छिद्र भरले आहेत जेव्हा आपण ते कोरडे केले तेव्हा 25 टक्के म्हणा की जेलची छिद्रे सर्व रिकामी होतील आणि नंतर जर आपण त्यापेक्षा जास्त कोरडे केले तर ते CSH च्या इंटरलेअरमधून पाणी देखील बाहेर काढेल म्हणून आपण आता या तंत्राद्वारे बर्याच सामग्रीचा अभ्यास केला आहे ज्यात बहुतेक सामग्री पांढर्या सिमेंटवर आहे कारण या तंत्राची मुख्य मर्यादा ही आहे की लोहाचे प्रमाण खूपच कमी असणे आवश्यक आहे परंतु तरीही तुम्ही राखाडी सिमेंट आणि सिलिका फ्युम मेटाकाओलिन जोडण्याचे प्रयोग करू शकता विशेष म्हणजे कॅल्शियम सिलिकॉन गुणोत्तरात बदल होऊनही C S H ची घनता खूप सारखीच राहते हे आपण पाहतो घनतेवर खरोखरच प्रभाव टाकणारी एक गोष्ट म्हणजे तापमान जसे तुम्ही तापमान वाढवता अगदी माफकपणे 40 किंवा 60 अंश म्हणा तुम्ही CSH ची घनता वाढवली आहे आणि हेच कारण आहे की जर तुमच्याकडे जास्त तापमानात बरे होणारे साहित्य असेल तर त्यांची दीर्घकालीन ताकद साधारणपणे कमी असेल सामग्री कमी तापमानात बरे होते तर ते चित्र आहे जे आपण N M R मधून पाहतो आणि मग मर्क्युरी इन्ट्रुजन पोरोसिमेट्रीद्वारे आपण काय पाहतो हे समजून घेण्यास हे आपल्याला कशी मदत करते आता मी म्हटल्याप्रमाणे मर्क्युरी इन्ट्रुजन पोरोसिमेट्रीवर खूप जोरदार टीका केली गेली आहे आणि बरेच लोक म्हणतात की आपण ते आता वापरत नाही आणि होय आपण म्हणू कल परंतु मला आशा आहे की तुमचे नमुने योग्यरित्या तयार केले असल्यास ते पुनरुत्पादक आणि उपयुक्त परिणाम देऊ शकतात हे मी तुम्हाला पटवून देऊ शकेन आणि इथेच कोरडेपणा पूर्णपणे गंभीर आहे दुर्दैवाने ज्यांनी भूतकाळात मर्क्युरी इन्ट्रुजन पोरोसिमेट्री केली आहे ते त्यांचे नमुना ओव्हनमध्ये 105 वर चिकटवतात आणि नंतर प्रयोग करतात आणि मग तुम्हाला मूर्खपणा मिळेल कारण तुम्ही क्रॅक तयार करता हे खड्डे महामार्गांसारखे आहेत या महामार्गांवर मर्क्युरी खाली जाऊ शकतो आणि आपल्याला काहीही समजू शकत नाही आणि दुसरे म्हणजे तुम्हाला त्याचा योग्य अर्थ लावावा लागेल आणि आपण आता N M R कडून मिळालेल्या या चित्राचे आभार मानू तर मुख्य समस्या ही आहे की आपल्याला प्रीड्री करणे आवश्यक आहे आणि दुसरी समस्या ही तथाकथित शाई बाटली प्रभाव आहे तर याची कल्पना अशी आहे की जर तुमच्याकडे छिद्र रचना असेल जिथे तुमच्याकडे मोठी छिद्रे आहेत ज्यामुळे लहान छिद्रे होतात आणि असेच पुढे तर सर्वकाही ठीक आहे परंतु अधिक सामान्यपणे आपल्याकडे मोठी छिद्रे आहेत जी फक्त लहान छिद्रांद्वारे प्रवेश केली जाऊ शकतात तर आपण जे पाहतो ते हे आहे आपण पहात आहात की वरच्या बाबतीत सर्व काही ठीक आहे परंतु खालच्या बाबतीत जेव्हा आपण या अगदी लहान छिद्राच्या आकाराद्वारे मर्क्युरी जबरदस्ती करतो तेव्हा अचानक ही प्रचंड मात्रा घुसली जाते आणि प्रत्यक्षात जर तुम्ही अशा प्रकारच्या सरलीकृत मायक्रोस्ट्रक्चरची कल्पना करत असाल तर ही एक आदर्श मायक्रोस्ट्रक्चर आहे पांढरा रंग छिद्रांचे प्रतिनिधित्व करतो आणि काळा घन असतो आता आपण बाजूने मर्क्युरी आत ढकलत आहोत आणि आपण पहात आहात की मध्यभागी छिद्र जरी खूप मोठे असले तरी आपल्याला या छोट्या प्रवेशाद्वारे प्रवेश करण्याइतका जास्त दबाव येईपर्यंत त्यांना प्रवेश मिळत नाही तर छिद्र प्रवेश व्यासाच्या दृष्टीने याचा अर्थ असा आहे म्हणून प्रथम सर्वात महत्वाचे म्हणजे विविध कोरडे पद्धतींचा प्रभाव तर येथे आपण सॉल्व्हेंट एक्सचेंज फ्रीझ ड्रायिंग व्हॅक्यूम ड्रायिंग आणि नंतर ओव्हन ड्रायिंगसह कोरडे करण्याच्या पद्धतींसह परिणाम पाहतो आता सॉल्व्हेंट एक्सचेंज हे सर्वोत्तम तंत्र आहे असे आपल्याला वाटते आपण पाहू शकता की नॅनोमीटरच्या काही 10s च्या या अगदी बारीक छिद्राच्या आकारापर्यंत खाली येईपर्यंत आपल्याला नमुन्यात फारच कमी प्रवेश मिळतो जेव्हा आपण ओव्हन कोरडे करतो तेव्हा आपण हे प्रमाणानुसार वाढवतो त्यामुळे तुम्ही छिद्र 10 पट मोठे बनवता जे पूर्णपणे चुकीचे आहे आणि फ्रीज ड्रायिंग व्हॅक्यूम ड्रायिंग खूप वाईट नाही पण सॉल्व्हेंट एक्सचेंज सारखे चांगले नाही तर सॉल्व्हेंट एक्सचेंज हे खरोखरच तंत्र आहे जे तुम्हाला येथे पहायचे आहे आणि मी येथे दाखवत असलेले सर्व परिणाम नुकतेच सिमेंट आणि काँक्रीट संशोधनातील या पेपरमध्ये प्रकाशित झाले आहेत तर पांढर्या सिमेंटसाठी आपण पाहतो की मर्क्युरी आत घुसतो आणि नंतर अगदी बारीक छिद्राच्या आकारावर आपल्याला आणखी एक इन्ट्रुजन दिसते आणि आपल्याला वाटते की येथे दुसरा भाग जिथे वक्र पुन्हा वर जातात तो म्हणजे जेव्हा आपण जेलच्या काही छिद्रांमध्ये जाऊ लागतो आणि पांढऱ्या सिमेंटच्या काही जेलच्या छिद्रांमध्ये मर्क्युरी का दिसतो पण इतर सिमेंटमध्ये नाही हे आपल्याला खरंच कळत नाही पण तरीही आपण हा प्रभाव वेगळे करू शकतो म्हणून या ठिकाणी आपण येथे हे कमी पातळी काढून टाकली कारण हा जेल छिद्रांचा भाग आहे आणि मग जेव्हा आपण या दोन मोजमापांची तुलना करतो तेव्हा आपल्याकडे मर्क्युरी असतो आपल्याकडे केशिका छिद्र असतात आणि N M R आपल्याकडे केशिका छिद्रे आहेत ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सांगितले होते परंतु अर्थातच आपल्याला रिकाम्या पोकळ्या जोडणे आवश्यक आहे कारण अनेक छिद्रांमध्ये पाणी नसते ते आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणून आपल्याकडे M I P केशिकाच्या तुलनेत N M R केशिका अधिक व्हॉईड्स आहेत आणि आपण जे पाहता ते आश्चर्यकारकपणे चांगले आहे पाण्याखाली बरे झालेल्या नमुन्याबद्दल आपले येथे थोडेसे मतभेद आहेत परंतु आपल्याला वाटते की येथे समस्या ही होती की आपण दोन प्रकरणांमध्ये वापरलेल्या नमुन्यांचा आकार खरोखर समान नव्हता म्हणून आपल्याला समस्या होती तुम्हाला माहिती आहे आणि मी रासायनिक संकोचनाने म्हटल्याप्रमाणे जेव्हा तुमच्याकडे मोठा नमुना असतो तेव्हा पाणी सर्व छिद्रांमध्ये चांगले जाऊ शकत नाही त्यामुळे येथे प्रचंड आणि अतिशय महत्त्वाचे परिणाम म्हणजे जर तुम्ही तुमचा M I P काळजीपूर्वक केलात तर तुम्ही N M R द्वारे माहित असलेल्या सच्छिद्रतेचे मापन करू शकता जे न वाळलेल्या नमुन्यावर आहे म्हणून येथे आपण वेगवेगळ्या नमुन्याच्या वयोगटातील दोन भिन्न तंत्रांची तुलना करतो आणि आपण पाहू शकता की एमआयपी व्हॉईड्सचे मोजमाप करत आहे रासायनिक संकोचनाने तयार होणारे व्हॉईड्स ते निळ्या भागाचे मोजमाप करत आहे जे कॅपिलॅरी पोअर्स आहे जे NMR द्वारे मोजले जाते आणि काही कारणास्तव या जेलचे थोडेसे छिद्र पडतात या जेलच्या छिद्रांचा हा अतिशय गुळगुळीत भाग आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले आपल्याकडे हा चांगला करार आहे ही वस्तुस्थिती देखील आपल्याला खरोखर सांगते की शाईच्या बाटलीचा प्रभाव खरोखर तितका महत्त्वपूर्ण नाही जितका लोकांनी कल्पना केली असेल कारण काही दिवसांनंतर सर्व प्रवेशयोग्य पोरोसिटी खरोखरच या सामग्रीचे वर्चस्व असते ज्याला आपण इंटरहायड्रेट्स interhydrates तर पोर्टलँड सिमेंट पेस्टमध्ये हेच दिसते आपण पाहतो की काही दिवसांनी ही छिद्र प्रवेश आता कमी होत नाही आपण फ्लाय ऍश आणि स्लॅगसह समान गोष्ट पाहू शकतो जेव्हा आपण हे सर्व एकत्र ठेवतो तेव्हा आपण पाहतो की कालांतराने ही सर्व सामग्री या लिमिटिंग क्रिटिकल रॅडिअस पर्यंत खाली येऊ शकते जी सुमारे 8 नॅनोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर ही त्रिज्या आहे आधी जेव्हा आपण N M R बद्दल बोलत होतो तेव्हा आपण स्लिटबद्दल बोलत होतो त्यामुळे आपण M I P द्वारे मोजतो त्या छिद्रांचा आकार N M R पेक्षा काहीसा मोठा आहे दुप्पट मोठा आहे आणि त्यामुळे आपल्याला कोरडे होण्यात अजूनही काही प्रभाव पडतो परंतु एकूण सच्छिद्रतेच्या दृष्टीने ते ठीक आहे असे आपल्याला वाटते आणि या मर्यादित गंभीर छिद्र त्रिज्याबद्दल मनोरंजक काय आहे की या बिंदूनंतर क्लिंकर आणि S E M टप्प्यांच्या प्रतिक्रियेचा दर खरोखरच नाटकीयरित्या कमी होतो तर हा एक बिंदू आहे ज्याचा हायड्रेशनच्या गतीशास्त्रावर खरोखर मोठा प्रभाव पडतो आपल्याला असे वाटते की याचे कारण असे आहे की जर तुम्ही शास्त्रीय क्रिस्टलच्या वाढीच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा क्रिस्टलला या छिद्रामध्ये वाढायचे असते तेव्हा वक्रता वाढवावी लागते वक्रता वाढल्यास सुपरसॅच्युरेशन वाढवावे लागते त्यामुळे छिद्र एका विशिष्ट छिद्राच्या आकारापर्यंत खाली आल्यावर छिद्र द्रावणाची सॅच्यू रेशन पुढील वाढ होऊ देण्याइतकी जास्त नसते आणि म्हणूनच आपल्याला वाटते की प्रतिक्रिया दर खूप कमी होत आहेत पुढील व्याख्यानात आपण यावर परत येऊ तर फक्त समाप्त करण्यासाठी मायक्रोस्कोपीमधून आपल्याला काय मिळते ते पाहूया आणि हा शास्त्रीय पेपर आहे जो डायमंडने काही वर्षांपूर्वी प्रकाशित केला होता जेव्हा त्याने म्हटले होते की एमआयपी हा कचरा आहे कारण आपण SE M द्वारे जे मोजता तेच ते मोजत नाही बरं मी तुम्हाला जे सांगेन ते मला वाटतं की SEM हा कचरा आहे कारण तुम्ही MI P द्वारे मोजता तेच ते मोजत नाही हे निश्चित केलेल्या गुणधर्मांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या छिद्रांबद्दल काहीही सांगत नाही विशेषत टिकाऊपणा त्यामुळे या इमेज अॅनालिसिस तंत्रात त्याने असे मानले की आपल्याकडे ही सर्व छिद्रे 1 ते 10 मायक्रॉनच्या रेंजमध्ये आहेत जर तुम्ही चांगली बरी केलेली पेस्ट पाहिली तर येथे एक चांगली बरी पेस्ट आहे आणि ती 30 मायक्रॉन आहे त्यामध्ये कोणतेही 10 मायक्रॉन छिद्र नाहीत मला त्यात एकच 10 मायक्रॉन छिद्र दिसत नाही त्यामुळे त्याच्याकडे एवढ्या उच्च 10 मायक्रॉन छिद्रांची पेस्ट का होती हे मला माहीत नाही मी कदाचित अनुमान लावू शकतो कारण तुम्ही तुमचे नमुने कसे पाहता यावर बरेच काही अवलंबून आहे आणि हे स्पष्ट करण्यासाठी की मी 1984 मध्ये घेतलेल्या एका दिवसाच्या जुन्या पेस्टची प्रतिमा येथे आहे आणि आपण काय करत आहोत हे आपल्याला खरोखर माहित नव्हते तर हे हाताने मिश्रित उदाहरण होते आणि ते S E M मध्ये खूप उच्च कॉन्ट्रास्ट होते त्यामुळे ते अतिशय उच्च कॉन्ट्रास्टसह योग्यरित्या मिसळले गेले नाही आणि मग इथे आपण पाहतो की हे एक कमी वेळात केले जाते परंतु ते योग्य मिश्रणाने केले जाते योग्य मिक्सिंग करून आपण हायड्रेट्स चांगल्या प्रकारे वितरीत करतो आणि योग्य मिक्सिंगद्वारे तुम्ही निर्माण केलेला मोठा फरक तुम्ही पाहू शकता त्यामुळे मोठ्या छिद्रांची जागा ही खरोखरच एक समस्या आहे की तुम्ही तुमचा नमुना एका मॉर्टर मध्ये मिसळल्यासारखा मिसळला नाही जर तुम्ही असे केले तर तुम्हाला ही फार मोठी छिद्रे मिळत नाहीत 0 नंतर तुम्हाला खरोखर M I P वर जावे लागेल तर त्या शेवटच्या भागाचा सारांश सांगण्यासाठी ही कदाचित सच्छिद्रतेची एक वेगळी दृष्टी आहे जी तुमच्याकडे मानक मजकुरातून असू शकते कारण मला वाटते की प्रोटॉन N M R च्या या नवीन तंत्राने आपल्याला छिद्र संरचना सिमेंटीशिअस मटेरिअलमधून खूप महत्त्वाच्या नवीन अंतर्दृष्टीकडे नेले आहे आणि अतिशय उपयुक्तपणे जे दाखवले आहे ते म्हणजे एमआयपी हे एक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध तंत्र आहे जर तुम्ही सॉल्व्हेंट एक्सचेंजद्वारे तुमचे नमुने योग्यरित्या कोरडे केले तर ते खरोखर खूप उपयुक्त आहे आणि शेवटी सच्छिद्रतेसाठी S E M खरोखर विश्वसनीय नाही